या अभ्यासक्रमामध्ये आपण इंडस्ट्री 4 0 आणि इंडस्ट्रियल आयओटी Industry 4 0 and Industrial IoT याबद्दल शिकणार आहोत तर यामुळे आपण या अभ्यासक्रमाच्या सखोलतेकडे जाऊ त्यासाठी प्रथम आपण तंत्रज्ञानाचा मूळ गाभा समजून घेण्याचा प्रयत्न करू तर आयआयओटी म्हणजे इंडस्ट्रियल आय ओटी म्हणजेच आयओटीचा उद्योगांमधील अनुप्रयोग काही उद्योगांना विशिष्ट आवश्यकता असते ज्यासाठी विद्यमान आयओटी तंत्रज्ञानाचे वेगवेगळ्या अनु क्षेत्रांमध्ये अनुप्रयोग केले आहेत उद्योगांच्या विशिष्ट आवश्यकता असतील आपण आपल्याला त्या औद्योगिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तयार केले पाहिजे म्हणून येथे औद्योगिक आयओटी चित्रात येते आणि ती विशेषता उद्योगात बरीच लोकप्रिय आहे आज काल बहुतेक उद्योग जागतिक पातळीवर बदलत आहेत त्यांना इंडस्ट्री 4 0 अनुरूप होण्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे आणि ते आयओटी टेक्नॉलॉजी आत्मसात करण्याच्या दिशेने बदलत आहेत म्हणून आपण इंडस्ट्री 4 0 व आयआयओटी यांच्या वेगवेगळ्या पैलू बाबत शिकणार आहोत परंतु प्रथम आपण आयओटी म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू आयओटी हे वेगवेगळ्या वस्तू व इंटरनेट याबद्दल आहे हे एक तंत्रज्ञान आहे जे आपण वापरत असलेल्या वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळ्या भौतिक गोष्टी यांचे इंटरनेटवर्क तयार करते या भौतिक वस्तू काहीही असू शकतात जसे की सकाळी आपण दात घासण्यासाठी जो ब्रश वापरतो खोली मधील वातानुकूलित यंत्रहीटिंग यंत्रणा आणि आपल्यासमोर जी प्रक्षेपण यंत्रणा आहे तीसुद्धा आणि यामध्ये संगणक व पीडीए सारख्या पारंपारिक संगणकीय उपकरणांचा देखील समावेश आहे संगणकीय तसेच पारंपारिक संगणकीय उपकरणे सध्याच्या वेगवेगळ्या भौतिक वस्तू ज्यांचा उल्लेख आपण पाठीमागे केला आहे जसे की दात घासण्याचा ब्रश प्रक्षेपण उपकरण हीटिंग उपकरण रेफ्रिजरेशन उपकरण या सगळ्या वस्तू एकमेकांशी इंटर नेटवर्क आणि इंटर कनेक्टेड केल्या जाऊ शकतात हे इंटर नेटवर्क मोठ्या प्रमाणात माहिती पाठवेल ह्या माहितीचा उपयोग करण्यासाठी तिच्यावर प्रक्रिया करावी लागेल त्याचे वेगवेगळे उपयोग आहेत आयओटी चा स्मार्ट घरे बनवण्यासाठी अनुप्रयोग केला जाऊ शकतो उदाहरणार्थ स्मार्ट शहरे आणि इत्यादी स्मार्ट शहरांचे वेगवेगळे घटक आहेत जसे की स्मार्ट रहदारी स्मार्ट पार्किंग आणि स्मार्ट हेल्थकेअर आयओटीचा उपयोग घरे व शहरे स्मार्ट बनवण्यासाठी होऊ शकतो औद्योगिक संदर्भात आपण याच्या विस्तारा बद्दल विचार करत आहोत जेणेकरून औद्योगिक प्रक्रिया अधिक कार्यक्षम व स्वायत्त बनेल कारण आपण या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊ आयओटी किंवा आयआयओटी मध्ये सेंसर आणि अॅक्ट्युएटर मध्यवर्ती असतात तसेच काही संबंधित कमी महत्वाचे तंत्रज्ञान देखील असते पण आणि अॅक्ट्युएटर हे आयओटी व आयआयओटी ची गुरुकिल्ली आहे तर मग चला आपण हा सेंसर व अॅक्ट्युएटरकाय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू सेन्सर व अॅक्ट्युएटर हे ट्रान्सड्यूसर म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकतात ट्रान्सड्यूसर एका सिग्नल चे दुसऱ्या सिग्नल मध्ये रूपांतर करतो सेंसर व प्रोसेसर तसेच अॅक्ट्युएटर व प्रोसेसर हे ट्रान्सड्यूसरआहेत जे सेन्सर कडून आलेल्या माहितीवर प्रक्रिया करतात हे ट्रान्सड्यूसर आणि सेंसर काही इनपुट सिग्नल घेतात व विशिष्ट आऊटपुटoutput तयार करतात हे आउटपुट पुढे प्रक्रिया करण्यासाठी पाठवले जाते आणि ह्या प्रक्रियेच्या आधारे ट्रान्सड्यूसर क्रियाशील केला जातो म्हणून उर्जा परिवर्तन घडत आहे अॅक्ट्युएटर विशिष्ट आउटपुट तयार करतो अशाप्रकारे ट्रान्सड्यूसर कार्य करतो ट्रान्सड्यूसर एका भौतिक रूपातून दुसऱ्या भौतिक रूपामध्ये रूपांतर करतो ही भौतिक रूपे विद्युत यांत्रिक चुंबकीय औष्णिक किंवा ऑप्टिकल असू शकतात म्हणून ट्रान्सड्यूसर हे एक ऊर्जा रूपांतर करणारे आहे ते ऊर्जेचे एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपामध्ये रुपांतर करते उदाहरणार्थ पारंपारिक ध्वनी यंत्रणेमध्ये ध्वनीच्या रूपाला विद्युत रूपामध्ये रूपांतर करतात जे विस्तारित करून आपण ध्वनि प्रक्षेपक यंत्राद्वारे ऐकू शकतो ही मायक्रो फोनची मूलभूत कार्यरत संकल्पना आहे ध्वनि प्रक्षेपक यंत्रांमध्ये विद्युत स्वरूपापासून ध्वनी मध्ये रूपांतर केले जाते म्हणून ध्वनी प्रक्षेपक यंत्र हे सुद्धा ट्रान्सड्यूसर चे उदाहरण आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे अँटिना आहे जो विद्युत चुंबकीय ऊर्जेला विद्युत ऊर्जेमध्ये रुपांतर करतो आणि उलट सुद्धा अँटिना सुद्धा ट्रान्सड्यूसर आहे अशी अजून भरपूर उदाहरणे आहेत जसे की ताण गेज सेंसर हे नाव सूचित करते की काही भौतिक प्रमाणात संवेदना होते जी पर्यावरणाच्या वैशिष्ट्यांसह बदलते जिथे ते कार्यरत असते उदाहरणार्थ तपमान सेंसर ज्या वातावरणात कार्यरत आणि कार्य करत आहे त्या वातावरणातील तापमानात होणाऱ्या बदलांची जाणीव त्याला होईल सेंसरचे आउटपुट जे एक सिग्नल आहे ते मनुष्याला वाचता येईल या रूपामध्ये रूपांतरित केले जाते जे वेगवेगळ्या रूपांमध्ये असू शकते उदाहरणार्थ करंटच्या वैशिष्ट्यामधील बदल होल्टेजच्या वैशिष्ट्यामधील बदलप्रतिरोधआमधील बदलकॅपॅसितन्स मधील बदल आणि इंपीडन्समधील बदल जे मनुष्याला समजण्यासारखे आहे मूलभूत पणे सेंसर सिस्टमच्या उत्तेजनांच्या प्रतिसादात सिस्टम वैशिष्ट्यमध्ये शारीरिक बदल निवेदनाद्वारे किंवा भावनांनी इन्पुट चे कार्य करतो या उत्तेजना म्हणजे भौतिक पॅरामीटर्स या प्रेरणा म्हणजे तापमानातील बदल प्रकाशाची स्थिती किंवा वायू मधील बदल असू शकतात उदाहरणार्थ वायू सेन्सर हे वायू मधील वेगवेगळे बदल सेन्स करतात ज्याप्रमाणे कार्बन डाय ऑक्साईड सेन्सर कार्बन मोनॉक्साईड सेन्सर ऑक्सिजन सेन्सर हे वातावरणामध्ये या वायूचे प्रमाण किती आहे हे सेन्स करतात म्हणून वायु सेन्सर हे वातावरणातील वेगवेगळ्या प्रकारचे वायू प्रमाण निरीक्षणासाठी वापरले जातात ते खनिजवातावरणात सुद्धा खूप उपयोगी असतात कोळशाच्या खाणींमध्ये मिथेन गॅसची वाढ ओळखण्यासाठी खाणींमध्ये मिथेन सेन्सर वापरले जातात आपल्याला माहित आहे की हे गॅसेस खूप धोकादायक असतात भौतिक प्रमाण सेन्स करून त्याप्रमाणे ते रेझीटीव्ह कपॅसिटीव कपॅसिटी होल्टेज आणि करंटच्या बदलाने आउटपुटपटच्या वैशिष्ट्या मध्ये बदल करतात म्हणून इथे सेन्सरचे काही चित्रे आहेत माझ्या प्रयोगशाळेत अजून खूप वेगळ्या प्रकारचे सेन्सर आहेत मी हे तुम्हाला सेंसर कसे दिसतात हे दाखवण्यासाठी वेगळे केले आहेत प्रत्यक्षात सेंसर वेगवेगळ्या आकाराचे असतात काही सेंसर सूक्ष्म तर काही अतिसूक्ष्म एमईएम आधारित असतात काही वेग वेगळ्या कामासाठी नैनो सेन्सर सुद्धा असतात हा तापमान आणि आर्द्रता शोधणारा सेन्सर आहे हा सेन्सर एलपीजीगॅस मिथेन गॅस आणि कार्बन मोनॉक्साईड शोधतो हा प्रचंड कंपन असणाऱ्या ध्वनी लहरी शोधतो हा कॅमेरा सेंसर आहे आपण त्याच्यावरील कॅमेरा पाहू शकता हा पीयारआय सेन्सर हा पाऊस सेन्सर आणि हा आग शोधणारा सेन्सर आहे आता मला पाहू द्या की मी यातले काही सेन्सर तुम्हाला दाखवू शकतो का तर हा पीआयआर सेंसर आहे हा अल्ट्रासोनिक सेंसर आहे जो आपल्याला एखादी विशिष्ट वस्तू आपल्या पासून किती दूर आहे हे शोधण्यासाठी मदत करतो म्हणूनच या सेन्सरच्या मदतीने अडथळे शोधण्यास मदत होते जेव्हा अल्ट्रासाउंडया दोन सिलेंडर पैकी कोणत्याही एकाकडून ध्वनिलहरी पाठवतो एक सिलेंडर ध्वनी सिग्नल पाठवते तो त्या अडथळाद्वारे प्रतिबिंबित होतो आणि दुसऱ्यास शोधला जातो एखादी वस्तू किती दूर आहे किंवा त्याच्या रेंज मध्ये एखादा अडथळा आहे का यावर आधारित आहे मी तुम्हाला वेगळ्या प्रकारचा सेन्सर दाखवतो कलर सेन्सर ज्यामुळे विविध प्रकारचे रंग ओळखले जाऊ शकतात हा अॅक्सिलरोमीटर सेन्सर आहे आपल्याकडे कार्बन मोनॉक्साईड वायू शोधणारा गॅस सेन्सर आहे आम्ही तुमच्यासाठी आणखी एक सेन्सर घेऊन आलो आहोत तो म्हणजे रेन गेज पर्जन्यमान सेन्सर पावसाचा शोध घेतात सेन्सरची वैशिष्ट्ये दोन प्रकारात विभागली जाऊ शकतात स्थिर वैशिष्ट्ये आणि बदलणारी वैशिष्ट्ये वेगवेगळ्या सेन्सर मध्ये वेगवेगळ्या ऑपरेटिंग यंत्रणा असतात सर्वसाधारणपणे सेन्सर जेव्हा आपले कार्य सुरू करतो तेव्हा सामान्य स्थितीमध्ये येण्यासाठी थोडा वेळ लागतो परंतु बहुतेक वेळा याची आवश्यकता नसते एकदा सेन्सरची स्थिर स्थिती प्राप्त झाल्यानंतर इनपुट मधील बदलास प्रतिसाद म्हणून सेन्सरचे आउटपुट लक्षणीय बदलत नाही डायनॅमिक वैशिष्ट्ये सेंसर स्थिती प्राप्त करण्यापूर्वी सिस्टीम च्या गुणधर्माबद्दल असतात स्थिर वैशिष्ट्ये अचूकतेसारखी वैशिष्ट्ये असू शकतात हे नाव जसे सूचित करतेते एका विशिष्ट सिस्टीम च्या तुलनेत आउटपुटच्या अचूकतेबद्दल आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर सेन्सर किती अचूकतेने मोजमाप करतो रेंज म्हणजे म्हणजे ऑपरेशन चे सर्वात कमी मूल्य ते सर्वात जास्त मूल्य जसे की तापमान सेन्सर मध्ये सर्वात कमी तापमान ते सर्वात जास्त तपमान ही त्याची विशिष्ट रेंज असते रिझोल्यूशन म्हणजे इनपुट मधील सर्वात छोटा बदल जो सेन्सर सेन्स करण्यासाठी सक्षम आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे तपमान सेन्सरचे रिझोल्युशन आहे सगळ्यात छोटा तापमानातील बदल जो टेंपरेचर सेन्सर सेन्स करू शकतो किंवा शोधू शकतो ते त्या सेन्सर्सचे रिझोल्युशन असते प्रमाणित मूल्य व सेन्सरने उत्पादित केलेल्या मूल्याची वजाबाकी म्हणजे त्रुटी होय संवेदनशीलता इनपुट पॅरामीटरमधील वाढीव बदलांच्या संदर्भात सिस्टमच्या प्रतिसादामधील वाढीव बदलाचे प्रमाण दर्शवते रेषात्मकता वैशिष्ट्य म्हणजे सरळ रेषेच्या वक्रातून सेन्सरच्या मूल्याचे विचलन दीर्घ काळापर्यंत जर सेंसर एकाच परिस्थिती मध्ये ठेवला तर् जो चढउतार होतो त्याला ड्रीफ्ट म्हणतात उदाहरणार्थ विशिष्ट वाचनाच्या स्थिती साठी तपमान सेन्सर किंवा इतर कोणत्याही सेन्सरच्या बाबतीत जर आपण ते पुरेसे दीर्घ कालावधी साठी ठेवत असाल तर् तें त्या कालावधीत दर्शवेल कीं मोजमापांमधील फरक म्हणजे ड्रीफ्ट होय आपल्याकडे पुनरावृत्ती होणारी वैशिष्ट्ये आहेत जी समान परिस्थितीत अनुक्रमे मोजमापांमधील विचलन आहे डायनॅमिक वैशिष्ट्ये म्हणजे इन्पुट बदलले असल्यास त्या बदलांना सेंसर किती चांगला प्रतिसाद देतो ट्रान्जिन्टेस डायनामिक वैशिष्ट्य द्वारे प्राप्त होतात किंवा हस्तगत करतात उदाहरणार्थ शून्य ऑर्डर केलेली प्रणाली आहे जेथे आउटपुट कोणताही विलंब न करता इन पुटला प्रतिसाद देते अशा शून्यऑर्डर सिस्टम मध्ये ऊर्जा साठविण्याची आवश्यकता नसते उदाहरणार्थ एक पोटेंतिओमीटर रेखीय आणि रोटरी विस्थापनांचे मोजमाप करतो म्हणून हे शून्य ऑर्डर सिस्टमचे एक उदाहरण आहे प्रथम ऑर्डर सिस्टम अशा असतात की जेव्हा आउटपुट त्याच्या अंतिम मूल्याकडे हळूहळू येते या प्रणालीमध्ये ऊर्जा संचय आणि नष्ट होणे या दोन्हीसाठी एक प्रकारची संरचना असते उदाहरणार्थ एक कॅपासिटर ही ऊर्जा संचय करेल आणि काही कालावधीनंतर ती नष्ट करेल द्वितीय ऑर्डर सिस्टीम मध्ये हळूहळू नव्हे तर जटिल आउटपुट प्रतिसाद मिळेल आणि सेन्सरचा हा आउटपुट प्रतिसाद स्थिर स्थिती येण्यापूर्वी विशेषत दोलायमान होतो तर काही विशिष्ट मूल्यांमध्ये हे दोलन होते हे या दुसर्या ऑर्डर सिस्टमचे आउटपुट प्रतिसाद आहेत सेन्सरचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केले जाऊ शकते त्यांचे एकतर निष्क्रीय सेन्सर किंवा सक्रीय सेन्सर अॅनालॉग सेन्सर किंवा डिजिटल सेन्सर स्केलर सेन्सर किंवा वेक्टर सेन्सर असे वर्गीकरण केले जाऊ शकते एक निष्क्रिय सेन्सर स्वतंत्रपणे इनपुटचा सेन्स करू शकत नाही तर एक्सेलेरोमीटर मातीची आर्द्रता पाण्याची पातळी आणि तापमान सेन्सर अशी निष्क्रीय सेन्सरची उदाहरणे आहेत सक्रिय सेन्सर हे इनपुटला स्वतंत्रपणे सेन्स करू शकतात उदाहरणार्थ रडारअल्टिमिटर सेन्सर सक्रिय सेन्सरची उदाहरणे आहेत एनालॉग सेन्सर हे सतत बदलणाऱ्या इनपुट वैशिष्ट्या नुसार आउटपुट देतात उदाहरणार्थ तापमान सेन्सर लाइट डिटेक्शन सेंसर एलडीआर प्रेशर सेन्सर एनालॉग प्रेशर सेन्सर या प्रेशर सेन्सरचे अॅनालॉग रूपे एनालॉग हॉल इफेक्ट सेन्सर किंवा मॅग्नेटिक सेन्सर एलडीआर हा त्याच्यावर पडणार्या प्रकाशाच्या तीव्रतेनुसार त्याच्या रेझिस्टन्स मध्ये सतत बदल दर्शवितो डिजिटल सेंसर मुळात असे असतात जिथे प्रतिसाद बायनरी स्वरूपाचा असतो हे एनालॉग सेन्सरच्या काही मर्यादांवर मात करण्यासाठी डिझाइन केले गेले आहेत जे इनपुट वैशिष्ट्यांमधील बदलांच्या संदर्भात आउटपुटचे सतत कार्य करते डिजिटल सेन्सरची उदाहरणे म्हणजे पीआयआर सेन्सर डिजिटल आणि तापमान सेन्सर आहेत स्केलर सेन्सर मुळात असे असतात जे इनपुट मापदंडाची केवळ परिमाण मोजतील सेन्सरचा प्रतिसाद इनपुट मापदंडाच्या विशालतेचे कार्य आहे आणि इनपुट मापदंडाच्या दिशेने याचा परिणाम होत नाही तापमान सेन्सर गॅस सेन्सर स्ट्रेन सेन्सर कलर सेन्सर स्मोक सेंसर ही उदाहरणे आहेत या मापदंडांचे शोधणे इनपुटच्या दिशेने होणार्या बदलावर तपमानाच्या दिशेने होणारे बदल वायूच्या दिशेने होणारे बदल यावर अवलंबून नसतात वेक्टर सेन्सर हे असे सेन्सर्स आहेत ज्यांचा प्रतिसाद परिमाण दिशा आणि अभिमुखता यावर अवलंबून असतो एक्सेलेरोमीटर गायरोस्कोप मॅग्नेटिक फील्ड आणि मोशन डिटेक्टर सेन्सर ही उदाहरणे आहेत या आकृतीमध्ये अॅक्ट्युएटर दोन इनपुट घेते एक इनपुट म्हणजे उर्जा आणि अॅक्ट्यूएटर एकत्र एक प्रकारची गती तयार करतो जसे की शक्ती तर अॅक्ट्युएटर सिस्टमचा असा एक भाग असतो जो आवश्यक नियंत्रण क्क्रियेशी यांत्रिक कृतीचा व्यवहार करतो इतर बरेच आहेत परंतु ही अॅक्ट्युएटर्सची काही छायाचित्रे आहेत हा एक इलेक्ट्रिक रीले अॅक्ट्युएटर आहे हा रिले इलेक्ट्रिकल एनर्जीला कोणत्या तरी प्रकारच्या यांत्रिक कृतीमध्ये रूपांतरित करतो किंवा करू शकतोकिंवा इलेक्ट्रोमेकॅनिकल देखील हे रिले कार्य करण्यासाठी इलेक्ट्रिक सिग्नल घेण्यास आणि काही प्रकारचे यांत्रिक ऑपरेशन करण्यास उपयुक्त असतात जसे की विशिष्ट वाल्व चालू करणे वाल्व बंद करणे डिव्हाइस चालू करणे कंप्रेसरसारखे डिव्हाइस बंद करणे ही एक मोटर आहे एक डीसी मोटर वेगवेगळ्या प्रकारच्या मोटर असू शकतात आणि त्या प्रत्येक मोटर मुळात अॅक्ट्युएटरचे उदाहरणआहेत आणि मी तुम्हाला आणखी एक अॅक्ट्यूएटर दर्शवितो जो मुळात आणखी एक प्रकारची मोटर आहे जी स्टिपर मोटर म्हणून ओळखली जाते आपल्याकडे यासारखे अॅक्ट्युएटर देखील असू शकतात जे मला वाटते की तुमच्यातील बर्याच जणांनी अगोदरच पाहिले असतील हे एलईडी आहेत तर एखाद्याच्या रिस्पॉन्स मध्ये एलईडी चालू किंवा बंद केली जाऊ शकतेकाहीतरी संवेदना जात आहे उदाहरणार्थ गॅस अस्तित्त्वात आहे अॅक्ट्युएटर इनपुट म्हणून नियंत्रण सिग्नल घेतो आणि नंतर तो त्याचे कार्य करतो तर येथे एक डीसी मोटरचे चित्र आहे तर मी आधीच दर्शविले आहे की आपली डीसी मोटार कशी दिसते त्याचप्रमाणे रिले हे इलेक्ट्रिक रिलेचे आणखी एक उदाहरण आहे ही अॅक्ट्युएटर्सची भिन्न उदाहरणे आहेत इलेक्ट्रिक मोटर्स सोलेनॉइड वाल्व्ह हार्ड ड्राइव्हस् स्टेपर मोटर कोंब ड्राइव्ह हायड्रॉलिक सिलेंडर पायझोइलेक्ट्रिक अॅक्ट्युएटर न्यूमॅटिक अॅक्ट्युएटर्स हे अॅक्ट्युएटर्स वेगवेगळ्या आकारात येऊ शकतात हे मायक्रो अॅक्ट्युएटर्स मॅक्रो अॅक्ट्युएटर्स आणि अशा प्रकारे अॅक्ट्युएटर्स आकारावर अवलंबून असू शकतात अॅक्ट्युएटर्सचे इलेक्ट्रिकल रेखीय इलेक्ट्रिक रोटरी फ्लूईड पावर रेखीय फ्लूईड पॉवर रोटरी रेखीय चेन अॅक्ट्यूएटर मॅन्युअल रेखीय मॅन्युअल रोटरी अशा विविध प्रकारांमध्ये वर्गीकृत केले जाऊ शकते आता आपण हे इलेक्ट्रिक रेषीय अॅक्ट्यूएटर पाहू नावानुसार हे मुळात इलेक्ट्रिक सिग्नलद्वारे समर्थित आहेत या अॅक्ट्युएटर्समधील विद्युत ऊर्जेचे रूपांतर काही प्रकारचे रेषीय विस्थापन करण्यासाठी होते उदाहरणार्थ इलेक्ट्रिक बेल डॅम्पर्स उघडणे आणि बंद करणे दरवाजे लॉक करणे मशीन गती तोडणे आता पुढील हा एक इलेक्ट्रिक रोटरी अॅक्ट्यूएटर आहे हे विद्युत सिग्नलद्वारे समर्थित आहेत ते विद्युत उर्जेचे रोटेशनल गतीमध्ये रूपांतर करतात आणि ही एक रोटेशनल मोशनमधील विद्युत ऊर्जा आहे तर आपल्याला माहित आहे क्वार्टर टर्न व्हॉल्व्ह आणि इतर इलेक्ट्रिकल मोटर्स इलेक्ट्रिक रोटर अॅक्ट्यूएटर ची उदाहरणे आहेत आपल्याकडे द्रव उर्जा रेखीय अॅक्ट्यूएटर आहे हे भिन्न इलेक्ट्रिक फ्लुइडद्वारे समर्थित आहेत क्षमस्व हायड्रॉलिक द्रव वायू किंवा हवेचा दाब आणि रेषात्मक विस्थापन तयार करते आपल्याकडे द्रव उर्जा रोटरी अॅक्ट्यूएटर आहे ज्यामध्ये पुन्हा गॅस आणि द्रव्यांसारख्या द्रवपदार्थाने चालित आहे ते आपण रोटेशनल हालचाल तयार करतात जसे की आपण या चित्रामध्ये पहात आहात रोटेशनल मोशन या अॅक्ट्युएटर्सचे आउटपुट म्हणून तयार केले जाते आपल्याकडे रेषीय साखळी अॅक्ट्यूएटर आहे ज्यामध्ये स्प्रोककेट्स आणि साखळ्यांच्या विभागांसारख्या यांत्रिक उपकरणांचा समावेश आहे जे विशेषतः डिझाइन केलेल्या साखळ्यांच्या मुक्त टोकांद्वारे रेखीय गति तयार करतात आणि स्लाइड हे कार्य कसे करते हे समजण्यास मदत करते तर हे प्रामुख्याने मोशन कंट्रोल एप्प्लिकेशन्समध्ये वापरले जातात मग आमच्याकडे मॅन्युअल रेखीय अॅक्ट्यूएटर आहे जे स्वहस्ते फिरवलेल्या स्क्रू किंवा गीअर्सच्या अनुवादाद्वारे रेखीय विस्थापन प्रदान करते तर काही स्क्रूवर मॅन्युअल रोटेशन केले जाते आणि परिणामी काही रेषात्मक विस्थापन होते गीअर बॉक्स हाताने चालवलेले नॉब चाके ही उदाहरणे आहेत हे प्रामुख्याने साधने हाताळण्यासाठी आणि कामाच्या तुकड्यांसाठी वापरले जातात नंतर आपल्याकडे मॅन्युअल रोटरी अॅक्ट्युएटर्स आहेत जे स्वहस्ते फिरवलेल्या स्क्रू लिव्हर किंवा गीअर्सच्या अनुवादाद्वारे रोटरी आउटपुट प्रदान करतात हे प्रामुख्याने वाल्व्हच्या ऑपरेशनसाठी वापरले जातात अशा प्रकारे आपण सेन्सर्स आणि अॅक्ट्युएटर्सवरील या विशिष्ट व्याख्यानाच्या शेवटी आलो आहोत आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सेन्सर्स आणि अॅक्ट्युएटर्स आयओटी आणि आयआयओटी आधारित प्रणाली तयार करण्यासाठी मुख्य घटक आहेत आणि आपल्याला माहिती आहे की आपण या कोर्समध्ये सेन्सर आणि अॅक्ट्युएटरच्या वापराबद्दल बोलत आहोत आणि या प्रत्येकाविषयी सेन्सॉर आणि अॅक्ट्युएटर्सविषयी ही प्राथमिक माहिती आयआयओटी कसे कार्य करते याबद्दल समजून घेण्यासाठी सखोल असणे आवश्यक आहे स्लाइडमध्ये दिलेला हे काही संदर्भ आहे धन्यवाद